तर इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स I च्या व्याख्यानात पुन्हा स्वागत आहे आणि आज हे व्याख्यान क्रमांक 18 आहे आणि ज्यामध्ये आपण दोन व्हेरिएबल्सच्या मॅक्सीमा आणि मिनीमा फंक्शनबद्दल बोलत आहोत विशेषतः आज आपण पुरेशा अटींबद्दल बोलणार आहोत आणि त्या पॉईंट क्रिटिकल पॉईंट तो लोकल मॅक्सिममचा पॉईंट असेल किंवा तो सॅडल पॉईंट असेल तो मिळविण्यासाठी किंवा वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी वापरल्या जातील तर आधीच्या व्याख्यानात आपण पाहिले आहे की पॉईंट ab हा लोकल एक्स्ट्रीमाचा पॉईंट असेल जर हा डेल्टा f जो या पॉईंट ab च्या शेजारी असलेल्या मूल्यांमधील फरक आहे आणि वजा ab पॉईंट ला या फंक्शन चे मूल्य आहे म्हणून जर त्याने त्याचे चिन्ह लहान h आणि k साठी नाही बदलले तर आपण त्याला लोकल मॅक्सीमा किंवा लोकल मिनीमा आहे असे म्हणू परंतु जर त्याने त्याचे चिन्ह बदलले तर याचा अर्थ असा की पॉईंट हा सॅडल पॉईंट आहे तर त्या प्रकरणात आपण या डेल्टा f चे गुणधर्म मिळविण्याचा प्रयत्न करू किंवा त्याऐवजी टेलर सीरिज एक्सपांशन वापरून या फंक्शनचे पॉईंटच्या भोवती या चे चिन्ह मिळविण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला आवश्यक अटी जिथून मिळाल्या आहेत तो पॉईंट ab हा लोकल मॅक्सीमा किंवा लोकल मिनीमाचा पॉईंट आहे हा 0 असणे आवश्यक आहे आणि हा 0 असणे आवश्यक आहे तर आपल्याला जे दिसून आले की उदाहरणार्थ येथे 5 पॉईंट्स आहेत जे या अटींना पूर्ण करतात येथे एक पॉईंट आहे आणि येथे 5 पॉईंट्स देखील आहेत आणि आता या व्याख्यानात आपण हे शोधणार आहोत उदाहरणार्थ येथे आपण पाहू शकतो हे लोकल मिनिमम च्या पॉईंट सारखे दिसत आहे येथे सुद्धा हा लोकल मिनिममचा पॉईंट आहे हे लोकल मॅक्सिमम पॉईंट्स आहेत परंतु येथे शेजारी असलेल्या या पॉईंटला आपण पाहतो जर आपण या दिशेने गेलो या x च्या दिशेने तर फंक्शन वाढत आहे जर आपण y च्या दिशेने गेलो तर फंक्शन कमी होत आहे तर हा पॉईंट आहे तो लोकल x चा पॉईंट नाही लोकल मिनिमम किंवा तो लोकल मॅक्सिममचा पॉईंट नाही पण तो सॅडल पॉईंट आहे तर आता गणितानुसार सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हस् च्या मदतीने आपण हे सर्व पॉईंट्स ओळखू तर ही पुरेशी अट आहे तर आपण सुलभतेसाठी ही नोटेशन्स वापरू आणि नंतर जर हे फंक्शन आपण असे गृहीत धरू की ते कन्टीन्यूअस आहे आणि त्याला या पॉईंट ला कन्टीन्यूअस सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हस आहे आणि हा पॉईंट जर क्रिटिकल पॉईंट असेल तर या पॉईंट ला एक लोकल मॅक्सिमम असेल जर आणि हा पॉईंट लोकल मिनिममचा पॉईंट असेल जर आणि सॅडल पॉईंट जर हा आणि चाचणी अयशस्वी ठरली चाचणी अयशस्वी ठरेल जर हा आहे आज नंतर आपल्याला या फंक्शनला पॉईंट चे वर्तन दर्शविण्यासाठी इतर काही मार्ग शोधायचे आहेत तर येथे लिहिल्याप्रमाणे जर हा क्रिटिकल पॉईंट असेल तर नक्कीच कारण ही चर्चा करण्यासाठी आवश्यक अट आहे हा पॉईंट लोकल मॅक्सिमम मिनिमम किंवा सॅडल पॉईंटचा लोकल पॉईंट आहे म्हणून नक्कीच हा क्रिटिकल पॉईंट आहे आणि नंतर आपण सेकंड ऑर्डर चाचणीच्या मदतीने चर्चा करू प्रामुख्याने हे या एक्सप्रेशन चे मूल्य आपण शोधू शकतो की तो लोकल मॅक्सिमम मिनिममचा पॉईंट आहे की सॅडल पॉईंट आहे आणि या परिस्थितीत जेव्हा हा 0 असतो तेव्हा हे अयशस्वी ठरते म्हणून आपण हा निष्कर्ष सिद्ध करूया आपल्याला हे एक्सप्रेशन्स कसे मिळतील तर आपण पुन्हा हा गृहीत धरू कारण शेवटी आपल्याला या चे चिन्ह या पॉईंटच्या शेजारी या चे चिन्ह मिळवणे आवश्यक आहे तर जे आपण आधीच पाहिले आहे की याचे टेलर सीरिज एक्सपांशन या h फर्स्ट ऑर्डर टर्म्स आणि नंतर सेकंड ऑर्डर टर्म्स कडे नेईल हा क्रिटिकल पॉईंट असल्याने म्हणून आणि हे निघून जातील आणि नंतर आपल्याकडे हा बरोबर सेकंड ऑर्डर टर्म्स आणि वगैरे आहे तर आता या चा गुणधर्म आपल्याला या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हस् टर्म्स किंवा पहिले या येथील अग्रगण्य वर अवलंबून मिळवावा लागेल बाकीच्या सर्व टर्म्सचे एक्सपांशन या हायर ऑर्डर टर्म्स असतील तर आपल्या नोटेशन सोबत आपण असे वापरले आहे की हा r आहे आणि हा s आहे आणि या पॉईंट ला हा t आहे म्हणून तर आता आपण असे गृहीत धरू की येथे आपण हे सुद्धा गृहीत धरू शकतो की जर हा असेल तर त्या प्रकरणात आपण गृहीत धरू शकतो तर त्यापैकी कमीतकमी एक 0 असेल तर आपण याप्रकारे पुढे जाऊ शकतो या परिस्थितीत जेव्हा दोन्ही 0 असतात तेव्हा समजा आपल्याकडे आहे तर त्या परिस्थितीत आपल्याला स्वाभाविकपणे आपण या प्रकारे पुढे जाऊ शकत नाही परंतु त्या बाबतीत सरळसरळ येथून आपण पाहू शकतो की जर हे दोन्ही 0 आहेत and तर s हा 0 असू शकतो किंवा s हा 0 असू शकत नाही म्हणून जर s हा पुन्हा 0 असेल तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चाचणी काहीच देणार नाही आणि आपल्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी जावे लागेल तर समजा हा s बरोबर 0 नाही तर येथे आपल्याला काय मिळते आपल्याला येथे दोन hk आणि s टर्म मिळतात तर s हा पॉझिटिव्ह असू शकतो s हा निगेटिव्ह असू शकतो आपण असे गृहीत धरू की s हा पॉझिटिव्ह आहे समान गोष्टीसोबत आपण s निगेटिव्ह असताना वाद करू शकतो तर आपल्याकडे या दोन hk टर्म्स आहेत जेव्हा हे प्रोडक्ट h आणि k जर दोन्ही पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील तर ही hk टर्म पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडे हा आहे अग्रगण्य टर्म पॉझिटिव्ह आहे आणि मागील व्याख्यानात आपण आधीच चर्चा केली आहे की ही अग्रगण्य टर्म चे चिन्ह ठरवेल जर ते पॉझिटिव्ह असेल तर या चे चिन्ह या पॉईंट च्या शेजारी पॉझिटिव्ह असेल जर ही अग्रगण्य टर्म निगेटिव्ह असेल तर हे चिन्ह निगेटिव्ह असेल तर येथे हे hk जर हे प्रोडक्ट पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडे हा पॉझिटिव्ह असेल जर हा h निगेटिव्ह असेल आणि k पॉझिटिव्ह असेल किंवा k निगेटिव्ह असेल h पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडे निगेटिव्ह असेल तर याचा अर्थ असा की त्या बाबतीत हा त्याचे चिन्ह बदलत आहे आणि नक्कीच हा सॅडल पॉईंट असेल ज्याचा निष्कर्ष या निकालावरून काढला जाईल जे मी तुम्हाला आधी दाखविले आहे म्हणून आपल्याला याची वेगळी चर्चा करण्याची गरज नाही तर आपण असे गृहीत धरू की एकतर r हा 0 आहे किंवा t हा माफ करा r हा 0 बरोबर नाही किंवा t हा 0 बरोबर नाही म्हणून येथे आपण हे गृहीत धरले आहे हा r बरोबर 0 नाही आणि आता समान गोष्ट आपण t बरोबर 0 नसताना करू शकतो तर आपण असे गृहीत धरू की हा r बरोबर 0 नाही आपण r ने भाग देऊ शकतो आणि r ने गुणाकार करू शकतो तर आपल्याला येथे हे एक्सप्रेशन मिळते 1 ओव्हर 2 r तर या प्रकरणात आपण येथे ही टर्म अधिक केली आहे आणि ही टर्म वजा देखील केली आहे अधिक हा अधिक हायर ऑर्डर टर्म्स आता पहिल्या 3 टर्म्स संपूर्ण स्क्वेअर बनवतील याचा अर्थ असा की तर येथे शेवटच्या 2 टर्म्स पासून सुद्धा आपण कॉमन घेतला आहे तर हे एक्सप्रेशन आहे तर आपण हे प्रकरण मानुया आता या प्रकरणात काय होईल जेव्हा येथे हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा आपल्याकडे संपूर्ण स्क्वेअर टर्म आहे आणि आपल्याकडे टर्म आहे तर आता आपल्याला पहायचे आहे की असताना कसे होते म्हणून पुढे आपण असे गृहीत धरू की हे या पॉईंट्स ला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तर त्यावर अवलंबून ab आणि फंक्शन असेल परंतु ते डिफायनाइट चिन्ह हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल म्हणून जर असेल तर येथे आपण पाहू की हा पॉझिटिव्ह असेल म्हणून जर आपल्याकडे हे एक्सप्रेशन असेल येथे हा पॉझिटिव्ह आहे तर हा एक काटेकोरपणे पॉझिटिव्ह आहे आता आजूबाजू साठी जर h हा 0 असेल तर k हा शून्य नसेल किंवा जर k हा 0 असेल तर h हा शून्य नसेल दोन्ही शून्य असू शकत नाही कारण दोन्ही शून्य याचा अर्थ असा की आपण पॉईंट ab ला आहोत आणि आपण आजूबाजूच्या पॉईंट साठी पाहत आहोत तर येथे उदाहरणार्थ आपल्याकडे हा पॉईंट आहे आता या पॉईंटच्या शेजारी या दिशेने इन्क्रीमेंट ही h इन्क्रीमेंटने दर्शविली जाते तर आसपास पॉईंट असण्यासाठी त्यापैकी एक शून्य नसणे आवश्यक आहे दोन्ही शून्य नसणे आवश्यक आहे म्हणून जर दोन्ही शून्य नसतील म्हणजेच k हा 0 नाही तर येथे आपल्याकडे पॉझिटिव्ह टर्म आहे येथे काटेकोरपणे पॉझिटिव्ह टर्म येथे ही टर्म काय आहे याचा फरक पडत नाही आपल्याकडे येथे एकूणच पॉझिटिव्ह संख्या आहेत म्हणून त्या प्रकरणात ते ठीक आहे समजा हा आहे म्हणून जर असेल तर h हा शून्य नसणे आवश्यक आहे तो शेजारी असण्यासाठी h हा शून्य नसणे आवश्यक आहे तर त्या प्रकरणात ही टर्म 0 आहे आणि येथे k हा 0 आहे म्हणून आपल्याकडे आहे तर पुन्हा हा आपल्याकडे पॉझिटिव्ह टर्म आहे कारण h हा 0 असू शकत नाही तर कोणत्याही बाबतीत कोणतीही परिस्थिती असल्यास जर हा पॉझिटिव्ह असेल तर r पॉझिटिव्ह साठी हा पॉझिटिव्ह असेल आणि जेव्हा r हा निगेटिव्ह असेल तर फक्त चिन्ह बदलेल कारण हा r येथे आहे नाहीतर बाकी सगळीकडे आपल्याकडे तिथे s स्क्वेअर आहे तर आता आपल्याला काय मिळते की हा पॉझिटिव्ह आहे जर r हा पॉझिटिव्ह 0 आहे आणि जेव्हा r निगेटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की आपल्याकडे समान चिन्ह आहे कारण r हा पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल म्हणून जर r हा पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह असेल आणि नंतर आपल्याकडे या प्रकरणात हा लोकल मिनिमम पॉईंट आहे आणि जेव्हा r हा निगेटिव्ह असेल कारण हा निगेटिव्ह असणे म्हणजेच हा पॉईंट आजूबाजूच्या पॉईंट्स पेक्षा मोठी मूल्ये घेत आहे याचा अर्थ असा की हा लोकल मॅक्सिममचा पॉईंट आहे पुढे प्रकरण क्रमांक 2 कडे जाऊया जेव्हा आपण हे घेतो तेव्हा या प्रकरणात काय होईल जेव्हा हा 0 पेक्षा लहान असेल तर आपल्याला पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहावे लागेल तर ती शक्यता आपण घेऊ की हा आणि आहे जशी मी यापूर्वी चर्चा केली आहे एक तरी शून्य नसला पाहिजे तर येथून आपण असा निष्कर्ष काढू की तर येथे आपण असे गृहीत धरू की म्हणून हा निगेटिव्ह असेल त्या बाबतीत काहीच बदलणार नाही तर येथे म्हणून हा पॉझिटिव्ह आहे कारण h हा 0 नाही आणि k हा 0 आहे तर आपल्याकडे टर्म असेल जी पॉझिटिव्ह आहे आणि नंतर दुसरे निरीक्षण आपण घेऊ की k ला 0 नाही घेणार म्हणून k हा 0 नाही आणि हे आहे तर आता येथे आपल्याकडे काही निगेटीव्ह आहे आणि आपण हा h आता असा निवडू की बरोबर 0 असेल तर आपण आपला h निवडू म्हणजे हे रिलेशन दिलेल्या k साठी होईल जे काही लहान आहे ते तुम्ही घेऊ शकता येथे h हा तुम्ही असा निवडू शकता म्हणून तुम्ही h हा k च्या कोणत्याही मूल्यासाठी असा निवडला तर या पॉईंट वर येथे जेव्हा h हा पासून कोणत्याही k साठी निवडला जातो ही पहिली टर्म असेल कारण आपला h आपण अशा प्रकारे निवडला आहे की हे आहे म्हणून ही टर्म 0 आहे आणि येथे हा पॉझिटिव्ह आहे परंतु हे निगेटिव्ह आहे हे 0 पेक्षा कमी आहे या टर्म मुळे कोणतीही फर्स्ट टर्म नाही जर आपण आजूबाजूला असलो जिथे हे सर्व पॉईंट्स समाधानी होतात तर हा जर आणि आजूबाजूसाठी आपण प्रतिबंधित नाही केले तर आपल्याला दूरच्या पॉईंट ला असावे लागेल जिथे रिलेशन असेल तुम्ही या k च्या कोणत्याही लहान मूल्यासाठी आणि बरोबर शून्य नसताना या बरोबर 0 ला निवडून या ab पॉईंट च्या बरेच जवळ असू शकता तर आपल्या असे लक्षात आले की येथे म्हणून आपण असे गृहीत धरले की जर आपण घेतला तर स्वाभाविकपणे असेल तर मुद्दा असा आहे की हा शेजारी त्याचे चिन्ह बदलत आहे आणि ते नक्कीच क्रिटिकल पॉईंटचे प्रकरण आहे म्हणून अशी स्थिती आहे जर हे असेल तर आपण लगेच निष्कर्ष काढू की हा सॅडल पॉईंटचा पॉईंट असेल म्हणून हा सॅडल पॉईंट आहे तो मॅक्सिमम किंवा मिनिममचा पॉईंट नाही कारण हा या चे चिन्ह हे h आणि k वर अवलंबून आहे म्हणून तिथे असे पॉईंट्स आहेत जिथे हा निगेटिव्ह आहे म्हणून तो या पॉईंट ab च्या शेजारी चिन्ह बदलत आहे आणि याचा अर्थ असा की हा सॅडल पॉईंट आहे तिसरी परिस्थिती आपण घेऊ जेव्हा हे असेल म्हणून या प्रकरणात येथे ला सेकंड टर्म नाही म्हणून गुणधर्म हे या फर्स्ट टर्म च्या मदतीने चर्चिले जातील पहिल्या दृष्टीक्षेपात आपल्याला असे दिसेल की हे ठीक आहे हे पॉझिटिव्ह आहे 0 पेक्षा मोठे आहे टर्म बरोबर 0 आहे तर नक्कीच 0 पेक्षा मोठे किंवा बरोबर आहे परंतु बरोबर 0 असण्याची शक्यता आहे कारण जर ही टर्म सेकंड ऑर्डर टर्म 0 झाली तर या चे गुणधर्म आपण शोधू शकणार नाही कारण नंतर गुणधर्म हे दुसऱ्या हायर ऑर्डर टर्म्सने निश्चित केले जातील जी या ला निगेटिव्ह देखील बनवू शकतात कारण जर ही टर्म 0 असेल तर पुढील टर्म चिन्ह ठरवेल कारण निगेटिव्ह आहे असे असू शकते म्हणून येथे बरोबर 0 किंवा 0 पेक्षा मोठे असे असताना आपण लगेच निष्कर्ष काढू शकत नाही आता येथे आपल्याकडे चिन्ह असेल तर फक्त आपण असे म्हणू शकतो की संपूर्ण हे त्या चिन्हाचे असेल म्हणून येथे जर आपण असे सिद्ध करू शकलो की हे काटेकोरपणे 0 पेक्षा जास्त असेल तर ते ठीक आहे आपण पॉईंट बद्दल निष्कर्ष काढू शकतो परंतु येथे आता 0 पेक्षा मोठे किंवा बरोबर 0 आहे कारण जर आपण आपला hr आणि ks आजूबाजूला अशा प्रकारे निवडला की हा 0 असेल तर त्या बाबतीत आजूबाजूच्या सर्व पॉईंट्सला ही टर्म 0 होईल आणि गुणधर्म हे पुढील हायर ऑर्डर टर्म्स पासून निश्चित केले जातील तर हे येथे लिहुया म्हणून जर आपण हा h आणि k अशा प्रकारे घेतला की हा 0 होईल याचा अर्थ असा की म्हणून हे सर्व शेजारील पॉईंट्स आहेत जिथे हा 0 आहे प्लस या थर्ड ऑर्डर टर्म्स नंतर उजव्या बाजूच्या सेकंड ऑर्डर टर्म्स निघून जातील आणि नंतर म्हणून निष्कर्ष हा हायर ऑर्डर टर्म्स वर अवलंबून असेल म्हणून या परिस्थितीत या च्या चिन्हाबद्दल आपण कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही ते निगेटिव्ह असू शकते किंवा ते पॉझिटिव्ह असू शकते तर असे पॉईंट्स शोधण्यासाठी इतरही काही मार्ग तपासावे लागतील तर आता लोकल एक्स्ट्रीमाच्या तपासणीसाठी कार्यरत नियम काय आहेत • सर्व क्रिटिकल पॉईंट्स शोधणे • प्रत्येक क्रिटिकल पॉईंट साठी मूल्यमापन करणे • ओळखणे • जर मॅक्सिमम • जर मिनिमम • जर सॅडल पॉईंट • जर चाचणी अयशस्वी तर आपण हे उदाहरण गृहीत धरू उदाहरण चे सर्व क्रिटिकल पॉईंट्स शोधणे आणि लोकल मॅक्सिमममिनिमम आणि सॅडल पॉईंट साठी त्याचे गुणधर्म तपासणे म्हणून सर्वप्रथम आपण सगळ्या क्रिटिकल पॉईंट्सची गणना करू आणि त्या क्रिटिकल पॉईंट्स चे आजूबाजूला गुणधर्म याची चर्चा करण्यासाठी प्रत्येक क्रिटिकल पॉईंट साठी आपण rt वजा s स्क्वेअर टर्म तपासू म्हणून येथे आपल्याकडे क्रिटिकल पॉईंट्स आता आणि आहेत तर आपल्याला काय मिळते हे काय आहे म्हणून या प्रकरणात हे 0 ला सेट केले जाते आणि हा बरोबर 0 होईल तर येथून आपल्याला 0 मिळेल आणि पहिल्या समीकरणापासून आपल्याला मिळेल दुसऱ्या समीकरणापासून आपल्याला y बरोबर 0 मिळेल म्हणून आपल्याकडे आहे आपल्याकडे 40 आहे हे क्रिटिकल पॉईंट्स आहेत आणि हे दोन समस्येचे क्रिटिकल पॉईंट्स आहेत आणि या प्रकरणात आता आपण या चे गुणधर्म या सर्व पॉईंट्स ला चे चिन्ह हे मोजू तर पॉईंट हे सेकंड डेरिव्हेटिव्ह जे येथे मोजायचे आहे तर x आणि नंतर आहे तर will be and this हे 0 होईल कारण येथे y ची कोणतीही टर्म नाही म्हणून हा 0 होईल आणि हा होता म्हणून हा होईल तर या 3 वर आधारित आता आपण हा r मोजू तर 0 0 ला हा होईल आणि नंतर s हा 0 आहे म्हणून हा 0 आहे आणि येथे हा t आहे तर t हा आहे आणि या पॉईंट ला तर येथे r म्हणून म्हणून म्हणून हे 12 होईल s हा 0 आहे आणि येथे fyy स्थिर आहे वजा 16 म्हणून जर या दोन निगेटिव्ह संख्येचे प्रोडक्ट आपल्याकडे 192 आहे आणि या प्रकरणात आपल्याकडे आहे म्हणून येथे जेव्हा आपल्याकडे हा असेल तेव्हा हा लोकल मॅक्सिमम चा पॉईंट असेल आणि या प्रकरणात हे निगेटिव्ह 0 पेक्षा कमी आहे म्हणून तो सॅडल पॉईंट असेल ज्याबद्दल आपण पुरेशा अटींमध्ये चर्चा केली आहे तर येथे निष्कर्षावर येऊ तर आवश्यक अटी काय आहेत ज्या आपल्याला क्रिटिकल पॉईंट्ससाठी माहीत असणे आवश्यक आहे कारण हे क्रिटिकल पॉईंट्स लोकल मॅक्सिमम आणि लोकल मिनिममचे उमेदवार आहेत तर आपल्याकडे आहे जे आपल्याला एक्स्ट्रीमा साठी आवश्यक अटी देईल म्हणून हे पॉईंट्स फंक्शनचे त्या पॉईंट्सला लोकल गुणधर्म तपासण्यासाठी उमेदवार असतील तर पुरेशा अटी आपल्याला लोकल मॅक्सीमा मिनीमा किंवा सॅडल पॉईंटसाठी ही पॉईंट्स शोधण्यासाठी मदत करतील तर त्यासाठी आपल्याला हे मोजावे लागेल की जर जर ते पॉझिटिव्ह असेल तर तो लोकल मिनिममचा पॉईंट असेल आणि जर हे 0 पेक्षा कमी असेल तर हा सॅडल पॉईंट असेल म्हणून तो मॅक्सिमम चा पॉईंट नाही मिनिमम चा पॉईंट नाही आणि आपण वापरतो त्या परिभाषेनुसार तो सॅडल पॉईंट आहे आणि येथे जर स्क्वेअर हा 0 होईल त्या बाबतीत या पॉईंटचे गुणधर्म आपण ओळखू शकणार नाही आणि नंतर ही चाचणी कमीतकमी सेकंड ऑर्डर चाचणी अयशस्वी ठरते आणि आपल्याला इतर मार्ग शोधावा लागेल एकतर त्या हायर ऑर्डर टर्म्स असतील ज्या आपल्याला तपासाव्या लागतील किंवा आपल्याला थेट त्या पॉईंटला या फंक्शनचे गुणधर्म तपासावे लागतील परंतु यासाठी नक्कीच पुढील तपासणीची गरज आहे तर ही संदर्भे आपण हे व्याख्यान तयार करण्यासाठी वापरली आहेत आणि पुढील व्याख्यानात आता आपण लोकल मॅक्सीमा मिनीमा आणि सॅडल पॉईंट साठीचे लोकल गुणधर्म ओळखण्यासाठी अजून अशी उदाहरणे पाहू तर लक्ष दिल्याबद्दल तुमचे आभार